अभिवादन मॉड्यूल 3 युनिट 7 मध्ये आपले स्वागत आहे जे मागील युनिट शिकवण्याचे घटक याचाच पुढचा भाग आहे शिकवण्याचे घटक हे शिकवण्याच्या तत्वांचा भाग आहे या दोन्ही गोष्टी शिक्षकाच्या पसंतीनुसार आणि एखाद्या मुद्द्याच्या अनुसरून किंवा एखादा विषय आणि त्याचा परिणाम याला अनुसरून एकत्र करता येतात इतर परिस्थितीजन्य घटकांवर अवलंबून शिक्षक या शिकवण्याच्या घटकांना त्याच्या पसंतीनुसार एकत्र करेल किंवा अनुक्रमित करेल मागील भागात आपण 'उद्दीष्टे आणि अभिप्राय' आणि 'उपमा आणि साधर्म्य या अत्यंत महत्त्वपूर्ण मानलेल्या अशा शिकवण्याच्या घटकांकडे पाहिले हे आपण पाहिलेले दोन शिकवण्याचे घटक आहेत या भागात आपण शिकवण्याच्या घटकांकडे पाहू युनिटमध्ये आपण सूचनांचे घटक पाहू ग्राफिक आयोजक टिप्पणी तयार करणे आणि सारांश काढणे आणि आधीचे ज्ञान सक्रिय करणे एखादी व्यक्ती असे घटक तयार करू शकते किंवा इतर बरेच शिकवण्याचे घटक देखील आहेत ज्याचा विचार केला जाऊ शकतो ग्राफिक आयोजक ग्राफिक आयोजक केवळ मुद्दे किंवा साहित्य ग्राफिकरित्या व्यवस्थित लावतात मुद्दे किंवा साहित्य म्हणजे काय हा एक संपूर्ण विषय असू शकतो किंवा हा केवळ एक विषयाचा परिणाम असू शकतो किंवा विषयाच्या परिणाम आतील एखादी गुणवत्ता किंवा एक संकल्पना असू शकते ही एक प्रक्रिया असू शकते मी हे कसे करु आपण येथे मुद्दे किंवा आशय किंवा साहित्य या शब्दाचे वर्णन अगदी सर्वसामान्य पद्धतीने करीत आहोत ग्राफिक आयोजक विद्यार्थ्यांना कल्पना आयोजित करण्यात कल्पनांमधील संबंध पहाण्यात आणि माहिती टिकवून ठेवण्यास मदत करतात आपल्या शिकवण्याचा प्राथमिक हेतू हा आहे की आपण आपल्या विद्यार्थ्यांना काय शिकवत आहोत याचा अर्थ त्यांनी काढला पाहिजे तसेच त्यांनी ते ज्ञान टिकवून ठेवले पाहिजे अशी आमची इच्छा आहे आपण वापरत असलेल्या ग्राफिक साधनांच्या प्रकारानुसार ते माहिती टिकवून ठेवणे सुलभ करू शकतात कोणत्याही निर्देशांचे हे लक्ष्य आहे ग्राफिक आयोजक परस्पर संबंधांची माहिती दर्शविण्यामध्ये उत्कृष्ट आहेतः एक दुसर्याशी कसा संबंधित आहे हे दृश्य प्रतिनिधित्व सर्व शाखांमध्ये वापरले जाऊ शकते आणि त्यांचा वापर लवचिकपणे केला जाऊ शकतो आधी सांगितल्याप्रमाणे कोणी एखादे रेखाटन करू शकते किंवा ग्राफिक सादरीकरणे तयार करण्यासाठी एखादा संगणक आधारित साधन वापरू शकतो ही ग्राफिक सादरीकरणे शिक्षक वर्गात माहिती प्रदर्शित करण्यासाठी साधन म्हणून वापरू शकतात हे स्लाइड्सच्या संचाचा एक भाग देखील असू शकते कारण आपण ते ऑनलाइन कोर्समध्येदेखील सादर करू शकतो एकतर संपूर्णपणे नवीन ग्राफिक सादरीकरण तयार करणे किंवा अर्धवट तयार केलेले ग्राफिक पूर्ण करून विद्यार्थ्यांद्वारे त्यांचा क्रिया म्हणून वापर केला जाऊ शकतो एक शिक्षक खरोखर एक अपूर्ण ग्राफिक देऊ शकतो आणि विद्यार्थ्यांना पूर्ण करण्यास सांगू शकतो याचा अर्थ असा की विद्यार्थी एखाद्या क्रियेत भाग घेत आहे विद्यार्थी लेखनाची योजना बनविण्याचे एक साधन म्हणून देखील याचा वापर करू शकतात म्हणजेच जर आपल्याला संयोजित करायचे असेल किंवा एखादा अहवाल किंवा निबंध लिहायचा असेल तर ग्राफिक पद्धतीने नियोजन करता येईल काही प्रातिनिधिक आकृत्यांचा उपयोग बर्याच लोकांच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो ग्राफिक आयोजक कसे वापरले जातात हे हेतूवर अवलंबून असते आपण चर्चा करीत आहात किंवा आपण आपली समज इतरांना दाखवू इच्छित आहात किंवा विचारात घेतलेल्या कल्पनांमधील संबंध सादर करू इच्छित आहात म्हणूनच ते हेतूवर अवलंबून असते विद्यार्थ्यांना थोडा मजकूर असलेली आकृती देणे चांगले कार्य करते आणि नंतर त्यांना विषयाबद्दल शिकत असताना तपशील लिहिण्यास सांगा एखादा शिक्षक ग्राफिक आयोजकांसाठी प्रमाणित साचा तयार करू शकतो किंवा तयार साचा वापरू शकतो आपण हे विद्यार्थ्यांना देऊ शकता आणि विद्यार्थी प्रत्यक्षात ते वापरू शकतात उदाहरणार्थ एखादा गुगल डॉक्स वापरू शकतो आणि हे सर्व सहभागींकडे वाटप केले जाऊ शकते आणि शिक्षक वर्गात सादर करत असताना ते त्यावर काम करण्यास सुरवात करू शकतात ग्राफिक संयोजनाच्या जास्तीत जास्त प्रभावासाठी विद्यार्थ्याने त्यांचे स्वतःचे ग्राफिक्स टेबल ग्राफ किंवा पाय चार्टच्या वगैरे साधन आहे चला काही सोप्या ग्राफिक आयोजकांकडे पाहू येथे हे अगदी रंग भरलेले दिसत आहे येथे जे काही आहे ती एक महत्त्वपूर्ण कल्पना आहे आणि त्याचा एक भाग म्हणून त्याच्याशी संबंधित अनेक कल्पना आहेत या चौकटीत एक मजकूर म्हणून एखादी महत्त्वपूर्ण कल्पना कोणीही लिहू शकते तर प्रत्येक चौकटीत एक कल्पना लिहू शकतो किंवा तुम्ही काही जागा सोडून क्रमाने लिहू शकता आणि कोणताही विषय याप्रमाणे स्पष्ट केला जाऊ शकतो हे मजकूर असले तरी फक्त इंडेंटेशनद्वारे आपण ग्राफिकरित्या माहितीचे आयोजन करत आहात याच्याशी संबंधित अनेक कल्पना आहेत मग आपण ज्याला व्हेन डायग्राम म्हणतो मला खात्री आहे की आपण सर्व जण त्याच्याशी परिचित आहात प्रत्येक वर्तुळ एक संकल्पना दर्शविते आणि दोन वर्तुळे एकमेकांवर असतात व्हेंन डायग्राम वापरुन याचा उपयोग तुलना करून खरोखर काय आहे आणि काय नाही याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो साध्या प्रयोगाचे प्रतिनिधित्व करण्याचा आणखी एक मार्ग आहे म्हणजे जेव्हा आपण प्रयोगशाळेत काहीतरी करत असता प्रयोग आपण 1 2 3 4 इ या क्रमाने प्रयोग करतो मग मी काय निकाल पाहणार आहे मी निकाल मोजतो आणि मी हे निकाल वेगवेगळ्या श्रेणींमध्ये लिहित वर्गीकृत करतो नंतर प्रत्येक प्रवर्गासाठी मी एका निष्कर्षावर पोहोचतो असे सांगून मी माझा निष्कर्ष असे लिहित आहे प्रयोग कसा करता येईल हे दर्शविण्याचा हा एक ग्राफिक मार्ग आहे आणखी एक फिशबोन आकृती आहे त्याला कारण आणि परिणाम रेखाचित्र किंवा इशिकावा आकृती देखील म्हणतात जे प्रारंभी जास्त प्रमाणात व्यवस्थापनाच्या समस्यांच्या प्रकारात वापरले जात असे मूळ कारणे ओळखण्यासाठी समस्येच्या संभाव्य कारणांचे वर्गीकरण करण्यासाठी हे दृश्य साधन आहे येथे उदाहरणार्थ एखाद्या समस्येचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आपण एक मणका रेखाटता अशी अनेक संभाव्य कारणे आहेत आणि प्रत्येक मुख्य कारण एक मणका असेल मी प्रत्येक कारणांना अनेक संभाव्य उप कारणांमध्ये विभागू शकतो एखादी व्यक्ती खूपच विस्तृत फिशबोन आकृती तयार करू शकते ज्याद्वारे वास्तविक कारणे शोधण्याचे काम एखादा करू शकतो उदाहरणार्थ एक वेबसाइट बंद पडली ही समस्या आहे ती सर्व्हरशी कनेक्ट होऊ शकत नाही हे एका किंवा अधिक कारणांमुळे असू शकते मी सर्व कारणे सूचीबद्ध करू शकतो का जर मी वेबसाइट तयार करणे आणि त्याच्याशी संबंधित सॉफ्टवेअरशी परिचित असेन तर मला हे शोधता येईल कधीकधी लोकांचे गट चर्चा करून मूळ कारणे ओळखू शकतात हे एक अतिशय प्रभावी साधन आहे आपण प्रत्येक कारणे घेऊ शकता आणि वेगवेगळ्या उप कारणांवर अधिक विस्तृत करू शकता उदाहरणार्थ वेबसर्व्हर ओव्हरलोड झाला आहे हे का अतिभारित आहे त्याची कारणे कोणती असू शकतात याबद्दलचे अधिक तपशीलवार वर्णन केले जाऊ शकते व्हेन डायग्रामकडे परत जाऊया येथे आपल्याकडे दोन वर्तुळे ए आणि बी आहेत आणि जेव्हा हे ए युनियन बी आहे आता माझ्या आवडत्या गोष्टींपैकी ए आहे त्याला आपण विज्ञान म्हणू आणि बी आपण त्याला अभियांत्रिकी म्हणतो त्या दोघांमध्ये काय समानता आहे मी या वर्तुळात A सह छेदनबिंदू नसलेल्या कोणत्या क्रिया ठेवू शकतो आपण अभियांत्रिकी म्हणू शकता परंतु ज्या विज्ञान क्रिया नाहीत अशा सर्व क्रिया काय आहेत उदाहरणार्थ अभियांत्रिकी विज्ञानाचा सर्व भाग या छेदलेल्या भागात असू शकतो असे काही उपक्रम आहेत जे केवळ विज्ञानात आहेत आणि ते अभियांत्रिकीचा भाग नाहीत मी पुढे विस्तार करू शकतो विज्ञान अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान यापुढे हे उदाहरण देत असताना माझ्याकडे येथे तीन वर्तुळ असू शकतात परस्पर क्रिया काय आहेत कोणत्या प्रकारच्या क्रिया आहेत या प्रकरणात जिथे हे तीनही लोक गुंतलेले आहेत जिथे फक्त दोनच इतर छेदनांमध्ये गुंतले आहेत आपल्याला आणखी मोठे करायचे असल्यास आपल्याकडे विज्ञान अभियांत्रिकी तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्र असे चार असू शकतात तर व्हेन आकृती प्रभावीपणे वापरली जाऊ शकते आणि जसे आपण पाहू शकता त्यास समृद्ध बनविण्यासाठी अनेक वर्तुळे जोडली जाऊ शकतात एखादी व्यक्ती स्पेक्ट्रमच्या रूपात एखाद्या गोष्टीचे ग्राफिकली सादरीकरण करू शकते आणि ते ग्राफिक सादरीकरण आहे हे एक मानसिक निराकरण करते जेथे नक्की काहीतरी आहे उदाहरणार्थ जर आपण येथे मायक्रोवेव्हच्या खाली मानवांना ठेवले आहे असे आपण म्हटले तर याचा अर्थ काय येथे तरंग लांबी किंवा वेव्ह लेन्थ मनुष्य एवढी आहे त्याप्रमाणे आपल्याकडे स्पेक्ट्रममध्ये गॅमा किरण पर्यंतच्या सर्व मार्गांची उदाहरणे आहेत हे एक चांगले प्रतिनिधित्व आहे हे आकर्षक बनविण्यासाठी रंग वापरतात आपल्याला माहित असलेल्या वस्तू द्वारे मापे दर्शविली जातात त्याचप्रमाणे कालांतराने जेव्हा काही घडते तेव्हा एखादी व्यक्ती विविध वेळी घडलेले सर्व टप्पे ओळखू शकते

माईंड मॅप ते ज्ञान टिकवून ठेवण्याची शक्यता सुधारत आहात बर्याच पुस्तके सॉफ्टवेअर टूल्स व्दारे माईंड मॅपचा पुरस्कार केला जातो आणि हे विशेषतः बुझन यांनी केले होते भावनिक बुद्धिमत्तेचा मनाचा नकाशा येथे दर्शविला आहे आपण मॉड्यूल १ मध्ये चर्चा केली तेव्हा आपण तथाकथित भावनिक बुद्धिमत्ता हा भावनिक डोमेनचा शिकण्याच्या तीन या डोमेनकडे पाहत होतो तेव्हा भावनिक बुद्धिमत्तेचा संबंध आफेक्टिव डोमेन बरोबर असतो दोन लोक किंवा दोन व्यक्तींचे संबंध कसे आहेत याबद्दल भावनिक बुद्धिमत्ता दर्शविते आणि मग आपण 'भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय ' अशी व्याख्या करण्याचा प्रयत्न केला भावनिक बुद्धिमत्तेचे काय फायदे आहेत अशा आकृत्याचा एक संपूर्ण संच काढू शकतो जसे आपण पाहू शकतो की हे एक्झोनसारखे आणि डिन्ड्राइट्स सारखे दिसतात एक गोष्ट म्हणजे मी माझ्या स्वतःच्या भावनांना कसा प्रतिसाद देऊ आणि मी इतरांच्या भावनांना कसा प्रतिसाद देऊ भावनिक बुद्धिमत्ता सुधारण्यासाठी वापरली जाणारी किंवा विकसित केलेली कोणती साधने आणि तंत्रे उपलब्ध आहेत त्याप्रमाणे आपण वाढवत राहू शकता आणि आपण यासारखी एक सुंदर आकृती तयार करू आणि त्यास आपले स्वत चे बनवू शकतो आपण ज्या पद्धतीने सादरीकरण करू ते अनन्य असेल शिक्षक आकृतीकडे पाहून आणि चर्चेद्वारे हे सुनिश्चित करू शकतात की त्यात कोणत्याही त्रुटी नाहीत याचा अर्थ असा की एकमेकांचा संबंध आपण चुकीचा ओळखत नाही उदाहरणार्थ उत्साह किंवा चांगल्या आरोग्याचा विचार करा जर कोणी "चांगले आरोग्य भावनिक बुद्धिमत्तेशी निगडीत आहे" असे म्हणत असेल तर एखादी व्यक्ती यावर चर्चा करू शकते आणि जर तिची खात्री पटली की ती महत्त्वाची समस्या नाही तर मी ती ठेवू शकतो किंवा मी ते शब्द बदलू शकतो मी म्हणू शकतो की चांगले आरोग्य तसेच वाईट आरोग्य यांचा प्रभाव गुणात्मक बुद्धिमत्तेवर पडू शकतो अशा पद्धतीने एखादा माईंड मॅप सुधारू शकतो त्याचप्रमाणे आपण आणखी एक ग्राफिक आयोजक पाहू या संकल्पना नकाशा जो आपण मॉड्यूल 2 मध्ये आधीच पाहिला आहे संकल्पना नकाशा हा एक आकृती आहे जो संकल्पनांच्या दरम्यान सुचविलेले संबंध दर्शवितो आणि हा माईंड मॅप पेक्षा अधिक संरचित आहे जसे आपण पाहू शकता माईंड मॅप एक मुक्त रचना आहे आपणास पाहिजे त्या मार्गाने रेषा रेखाटणे सुरू ठेवू शकता तर संकल्पना नकाशा व्यवस्थित रचलेला आहे तेथे अधिक संरचित ग्राफिक सादरीकरण आहेत ज्यांचा आपण विचार करणार नाही संकल्पना नकाशा अनेक स्तरांवर विषय पातळी विषयाच्या अपेक्षित परिणामाची पातळी आणि सक्षमता पातळीवर काढता येतो हे अगदी तपशीलवार किंवा कमीतकमी असू शकते जिथे केवळ अल्प संख्येने संकल्पना जोडल्या गेल्या आहेत याचा उपयोग शिक्षक विद्यार्थ्यांना आधीपासून समजलेल्या गोष्टींसह दुवे साधण्यास सुलभ करण्यासाठी करू शकतात आपण असे समजू की या संकल्पनांशी तुम्ही परिचित आणि मी सध्या ज्या संकल्पना मी सादर करणार आहे त्या आपल्याला माहित असलेल्या संकल्पनांशी परिचित आहेत मी विद्यार्थ्यास आधीपासूनच काय माहित होते हे समजू शकतो आणि विद्यार्थ्यांना समजलेल्या मागील संकल्पनांशी नवीन संकल्पना जोडून ती पुढे नेऊ शकतो टिपणे काढण्यासाठी विद्यार्थी संकल्पना नकाशाचा वापर करू शकतात मी फक्त संकल्पना दर्शविणारी वर्तुळ किंवा चौरस असलेली एक आकृती रेखाटू शकतो आणि काही दुवा साधणारे वाक्यांश वापरून ते जोडू शकतो शिक्षक वर्गात माहिती सादर करीत असताना विद्यार्थी बाजूला संकल्पना नकाशा तयार करू शकतो तो म्हणजे शिक्षक सांगत आहेत त्याकडे पाहण्याचा त्याचा तिचा मार्ग मग विद्यार्थी तो नकाशा मित्र किंवा शिक्षकांद्वारे तपासून घेऊ शकतो मग एक संकल्पना खाली जाणाऱ्या शाखांच्या क्रमवार रचनेनुसार नावे दिलेल्या बाणांचा वापर करून दुसर्याशी जोडली जाते हे नोवाक आणि त्याच्या साथीदारांमुळे होते आणि 1970 च्या दशकापासूनच ते सीमॅप टूल्स म्हणून शिक्षणामध्ये या गोष्टीचा प्रचार करत आहेत आणि ते विनामूल्य डाउनलोड केले जाऊ शकते हे एक अगदी सोप्या साधनांपैकी एक आहे जे कोणीही लवकर शिकू आणि वापरु शकते येथे दर्शविला गेलेला संकल्पना नकाशा हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक्सवरच्या विषयाचा आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स काय काम करते ते विद्युतीय भार सांभाळतात जे स्थिर स्वरुपाचे असू शकतात ते स्थिर वेगाने जाऊ शकतात किंवा ते वेगवान होऊ शकतात स्थिर भारामुळे विद्युत क्षेत्र तयार होते जे मी वाढवत नेऊ शकतो इलेक्ट्रिक फील्ड इलेक्ट्रिक फोर्स फ्लक्स फ्लक्स डेन्सिटी इलेक्ट्रिक पोटेन्शियल इलेक्ट्रिक पोटेन्शियल ग्रेडियंट एनर्जी डेन्सिटी इत्यादी द्वारे दर्शविले जाते ही इलेक्ट्रिक फील्ड तत्त्वे कॅथोड रे ट्यूब किंवा डिफिब्रिलेटर किंवा पेसमेकरच्या अभ्यासासाठी आणि डिझाइन करण्यासाठी वापरली जातात विषय संकल्पित करण्याचा मार्ग म्हणून संकल्पना नकाशाचा वापर केला जातो शेवटी ही रचना तयार केल्यावर आपण हा विषय या पद्धतीत विद्यार्थ्यांसमोर सादर करू शकता एकदा हे असे सादर केल्यावर इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स अभ्यासक्रमाचा संपूर्ण दृष्टीकोन ग्राफिकरित्या विद्यार्थ्यांच्या मनात अंकित होतो मी मानतो की विषयाचा संकल्पना नकाशा हा रचनेसाठी सहकाऱ्यांबरोबर चर्चा करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांसमोर सादर करण्यासाठी एक शक्तिशाली साधन आहे विषय सादर करण्यासाठी एक प्रभावी साधन म्हणून देखील हा वापरला जाऊ शकतो तीन भाग आहेत स्थिर भार हलणारा भार आणि त्वरण असणारा भार आपण प्रत्येक प्रकारच्या विद्युत भारासाठी दोन किंवा तीन शिकण्यातून अपेक्षित परिणाम लिहू शकतो प्रत्येकासाठी जर आपण तीन लिहिले तर मी एकूण नऊ अपेक्षित परिणाम लिहू शकतो त्यांचे समान वितरण करणे आवश्यक नाही कृपया लक्षात घ्या की या संकल्पना नकाशामध्ये आपण एक संकल्पना चौकटीत वापरत नाही अशा परिस्थितीत नकाशा अव्यवस्थितपणे वाढेल परंतु चौकटीच्या आत असलेले सर्व घटक संकल्पना आहेत समान स्तरावर एकाधिक संकल्पनांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी चौकटीचा वापर केला जाऊ शकतो आपण काही ग्राफिक आयोजक पाहिले आहेत परंतु मला खात्री आहे की एखादी व्यक्ती येऊ शकेल आणि एखादा भाग म्हणून योग्य ग्राफिक ऑर्गनायझरचा उपयोग निर्देशांचा भाग म्हणून करू शकील किंवा मूल्यमापन किंवा एक प्रकारचे साधन ज्याचा उपयोग विद्यार्थ्यांद्वारे त्यांच्या समजण्याचा शोध घेण्यासाठी होऊ शकेल आपण विद्यार्थ्यांची संबंधित अजून एक भाग पाहू प्रामुख्याने टिप्पणी तयार करणे आणि सारांश काढणे ही प्रक्रिया आहे ज्याद्वारे आपल्या विद्यार्थ्यांना शिकवलेल्या मुद्द्यांचा विचार करून विषयाचा आवाका त्यांच्या लक्षात येऊ शकतो मुद्द्याच्या शेवटी माईंड मॅप वापरून तुम्ही सारांश द्या किंवा ग्राफिक सादरीकरण तयार करा परंतु विद्यार्थ्यांनी स्वतः काढलेली टिपणे ही कुठल्याही कॉपी केलेल्या टीपणांपेक्षा किंवा पुस्तकांपेक्षा प्रभावी असतात उदाहरणार्थ शिक्षक लिहू शकतात किंवा काही माहिती प्रोजेक्ट करू शकतात जर विद्यार्थी त्या त्या स्वतःच्या नोट्समध्ये परत लिहित असेल तर ते नोट्स काढणे नाही विद्यार्थ्याला विषय कसा समजला आहे याचा सारांश त्याने लिहिणे आवश्यक आहे आपण मॉड्यूल 1 मध्ये आठवत असल्यास आपण बौद्धिक पातळीकडे पाहिले जिथे आपण सहा बौद्धिक स्तरांबद्दल बोललो आणि नोट बनविणे आणि सारांश देणे ही ब्लूमच्या संज्ञानात्मक पातळीनुसार 'समजणे' या बौद्धिक प्रक्रियेची उप प्रक्रिया आहे टीप बनवणे आणि सारांश बरेच प्रभावी आहेत आणि हे सर्व संदर्भांमध्ये सहज वापरले जाऊ शकते उदाहरणार्थ एक निर्देशात्मक घटक आहे 2 मिनिटांचा पेपर हा सारांश काढण्याचे उदाहरण आहे शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना 2 मिनिटांसाठी एक पेपर लिहिण्यास सांगू शकतात विद्यार्थ्यांनी लिहिलेले सर्व 2 मिनिटांचे पेपर एकत्रित करण्यासाठी आपण गुगल डॉक्सचा प्रभावीपणे वापर करू शकता आणि त्यांचे पुनरावलोकन करून आपण विद्यार्थ्यांना ठोस अभिप्राय देऊ शकता नोट काढण्यासाठी आणि सारांश काढण्यासाठी आपल्या प्रस्तावित क्रियांसाठी शिक्षक एका साच्याची रचना करू शकतो तो एक साधा तक्ता किंवा काही प्रकारचे चार्ट तयार करू शकतो आणि विद्यार्थ्यांना ते भरण्यास सांगू शकतो आणखी एक म्हणजे दृश्यात्मक नोट तयार करणे या पद्धतीत विद्यार्थ्यांना दृश्य आणि भाषा यांचा संबंध जोडण्यास प्रोत्साहित केले जाते हे खूप प्रभावी असू शकते अनुक्रम नमुने किंवा नातेसंबंध दर्शविणार्या प्रतिमा आणि प्रतीकांसह दुवा साधण्यासाठी शाब्दिक नोट्स काढण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करू शकतात या सर्वांसाठी पुन्हा आयसीटी साधनांचा वापर करून ही अतिशय आकर्षक क्रिया सक्षम केली जाऊ शकते विद्यार्थ्यांना यापैकी कोणत्याही गोष्टी करण्यासाठी बराच वेळ आवश्यक असल्यास आपण त्या वारंवार वापरु शकत नाही या दिवसात सर्व जण असे गृहित धरू शकतात स्मार्टफोन किंवा लॅपटॉप आणि शिक्षक आवश्यक आयसीटी साधनांशी परिचित असल्यास या शिकवण्याच्या घटकांचा वापर करणे शक्य आहे आणखी एक सूचना घटक म्हणजे 'सक्रियता' हे काही नवीन नाही मूल कोठे आहे हे सुरू करण्यासाठी शिक्षणाचे दीर्घ काळापासून चालत आलेले हे तत्व आहे याचा उपयोग प्रामुख्याने शालेय शिक्षणात केला जात असे जर आपण इंटरनेटकडे पाहिले तर सक्रिय किंवा सक्रिय करण्याशी संबंधित असंख्य साहित्य उपलब्ध आहे परंतु सर्व उदाहरणे मुख्यतः शालेय शिक्षणाची असतील कसंही शिकणारे परिपक्व म्हणून उच्च शिक्षण प्रणालीला असे वाटते की शिकवण यापूर्वी संबंधित अनुभव प्रदान करणे यापुढे आवश्यक नाही आणि ते चांगले झाले आहे ही क्रिया उच्च शिक्षणातील विद्यमान शिकवण्याच्या कोणत्याही पद्धतींमध्ये अविभाज्य नसल्यामुळे सक्रियता सध्या बहुसंख्य प्राध्यापकांद्वारे वापरली जात नाही नवीन ज्ञानाची रचना करण्यासाठी वापरल्या जाणार्या मागील अनुभवावर आधारित मानसिक मॉडेल्सची कमतरता विद्यार्थ्यांना जाणवते किंवा ती आठवत नाही आपण नेहमी म्हटलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे आपण नवीन ज्ञान घेतो वर्किंग मेमरीत प्रक्रिया करतो आणि नंतर त्यास आधीपासून माहित असलेल्या गोष्टीशी जोडण्याचा प्रयत्न करतो आम्हाला आधीपासूनच माहित होते की त्याचा दुवा कसा जोडायचा ही एक प्रमुख क्रिया आहे त्या प्रमाणात आपल्याला कोणत्या गोष्टींशी दुवा साधता येईल या गोष्टी शोधणे आवश्यक आहे आणि हीच सक्रिय करण्याची प्रक्रिया आहे जर आपण संपूर्णपणे नवीन संकल्पनेकडे जाल तर विद्यार्थी फक्त घोकंपट्टी करू शकतो फक्त लक्षात ठेवा आणि पुनरुत्पादित करा म्हणूनच विद्यार्थ्यांना आधीपासून माहित असलेल्या नवीन ज्ञानाची जोडणी देण्याच्या प्रक्रियेत जाण्याची आवश्यकता आहे हे शिक्षणाच्या तत्त्वात रूपांतरित झाले आहे जे पुढील भाग एम 3 यू 8 मध्ये शोधले जाईल मेरिलने सांगितलेल्या प्रथम शिक्षणाच्या तत्त्वांवर लक्ष दिले जाईल या तत्त्वांपैकी एक म्हणजे आधीचे ज्ञान सक्रिय करणे आपण त्या सक्रियकरण तत्त्वाबद्दल थोडेसे शिकू या शिकणाऱ्यांना आधीपासूनच माहित असलेल्या गोष्टीपासून शिक्षण सुरू होणे आवश्यक आहे हे एक साधे विधान आहे जगाच्या विद्यमान मानसिक मॉडेल्सवर शिकण्याची गरज आहे ते तसे असले तरी आपण सहसा तसे करीत नाही आणि त्याच ठिकाणी आधीच्या ज्ञानाची सक्रियता शिकणार्याला नवीन माहितीशी जोडणी करण्यास मदत करते लोक ज्या गोष्टी करतात त्यापैकी एक म्हणजे आपण सादर करणार असलेल्या विषयाबद्दल विद्यार्थ्यांना काय माहित आहे याबद्दल प्रीटेस्ट किंवा क्विझ आयोजित करणे परंतु अशा प्रकारची माहिती आधीच्या ज्ञानाची सक्रियता पूर्णपणे तयार करत नाही सक्रियतेचे तत्त्व मेरिलप्रमाणे नमूद केले आहे की 'जेव्हा शिकणारे नवीन कौशल्याचा पाया म्हणून त्यांच्या पूर्वीचे ज्ञान आणि कौशल्याचे पूर्वीचे मानसिक मॉडेल सक्रिय करतात तेव्हा शिक्षणाला प्रोत्साहन दिले जाते ' आपण हे न केल्यास काय होते स्वतःवर सोडल्यास शिकणारे अनेकदा अयोग्य मानसिक मॉडेल सक्रिय करतात कारण आपण म्हटल्याप्रमाणे शिकणे आपणास आधीच माहित असलेल्या एखाद्या गोष्टीशी नवीन ज्ञान जोडते परंतु आपण यात मार्गदर्शन केलेल्या अनुभवातून जात नसल्यास आपण चुकीच्या न्यूरल नेटवर्कशी जोडले जाण्याची शक्यता आहे योग्य मानसिक मॉडेल बनवण्यामुळे चुकीचे समज चुका म्हणून दर्शविले जातात जेव्हा शिकणारे नवीन समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात हे नेहमी घडते न्यूटनच्या हालचालींच्या नियमांतही अगदी काही सोप्या गोष्टींबद्दल लोकांनी काही गैरसमज कसे साकारले हेही तुम्ही पाहिले असेल मागील संबंधित अनुभवाची आठवण करून देण्यासाठी आणि या संग्रहातील विचाराधीन समस्येच्या संदर्भात तपासणी करण्याचे निर्देश देऊन योग्य मानसिक मॉडेल कार्यान्वित होण्याची शक्यता आहे जे आंतर संबंधित कौशल्याचा एक नवीन संच मिळविण्यास सुलभ करते हा सक्रिय करण्याचा हेतू आणि कार्याच्या प्रक्रियेबद्दल सांगण्याचा मार्ग आहे सक्रिय करण्याच्या काही पद्धती प्रतिबिंब आणि नोंदवणे मंथन लहान गट चर्चा केडब्ल्यूएल धोरण तीन स्तंभांसह स्तंभ शीर्षकासह एक सामान्य सारणी तयार करा 'आपल्याला काय माहित आहे' 'तुम्हाला काय जाणून घ्यायचे होते' आणि 'आपण काय शिकलात' त्यानंतर त्यामध्ये लिहा एखादा संकल्पना नकाशे वापरू शकतो एखादी समस्या पाठवू शकतो किंवा प्रसंग सांगू शकतो या वर्णनावर आधारित विद्यार्थ्यांना सादर केलेल्या कल्पनांविषयी काय माहित आहे ते जाणून घ्या एकदा डेटा गोळा केला की योग्य प्रकारच्या शिकवणयाविषयी निर्णय घेता येतो तर येथे एक परस्पर प्रक्रिया आहे आपण एक समस्या उपस्थित करता आणि विद्यार्थ्यांना प्रतिसाद देण्यास सांगता ते जे काही बोलतात ते आपण फळ्यावर लिहा किंवा टाइप करा जेणेकरून ते स्क्रीनवर येईल एकदा डेटा गोळा केला की मग काही चुकीची संकल्पना किंवा संकल्पना असंबद्ध आहेत की नाही ते आपण पाहू शकता एकत्र चर्चा करून संग्रहित डेटा सुधारू शकतो उदाहरणार्थ अशी काही सॉफ्टवेअर साधने आहेत ज्याला कॉन्टॅक्ट किंवा PKTandD म्हटले जाते किंवा हे कार्य करण्यासाठी एखादे साधे सॉफ्टवेअर साधनदेखील तयार केले जाऊ शकते याचा अर्थ असा नाही की शिक्षकाला त्या सर्वांचा पुन्हा वापर करावा लागेल त्यांना जे सोपे वाटेल किंवा जे त्यांच्या विशिष्ट विषय आणि संदर्भासाठी उचित वाटेल असे साधन शिक्षक वापरू शकतात स्वाध्याय प्रसंगनिष्ठ घटकांना विचारात घेऊन आपल्या अभ्यासक्रमाच्या एका प्रशिक्षण भागात आपण ग्राफिक संयोजक कसे वापरता आपण नोट्स काढण्याच्या आणि सारांशित करण्याच्या क्रिया किंवा पूर्वीच्या ज्ञानाची सक्रियता कशी वापरता स्वाध्यायाचे निकाल या विशिष्ट ईमेल आयडी वर पाठवल्याबद्दल धन्यवाद com पुढील युनिटमध्ये आपण मेरिलच्या शिक्षणाची पाच प्रथम तत्त्वे पाहणार आहोत शिक्षणाची ही तत्त्वे सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत 'जर तुम्ही या तत्त्वांचे अनुसरण केले तर विद्यार्थी अधिक चांगले शिकू शकतात ' शिकवण्याचा प्रभाव तुम्ही या तत्त्वांचा किती उपयोग केला आहे यावर अवलंबून असेल आपण लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद